तर परत स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 42 आहे आणि आम्ही पुन्हा वेक्टर स्पेसेस वर आपली चर्चा चालू ठेवू विशेषतः आज वेक्टर स्पेस च्या आधारावर आणि वेक्टर स्पेसच्या आयामाबद्दलही बोलत आहे तर मागील व्याख्यानातून फक्त आठवण्यासाठी म्हणून आपण पाहिले आहे की या 3 वेक्टर चा सेट आहे हे 4 वेक्टर चा स्पॅनिंग सेट बनवतात याचा अर्थ असा होता की या वेक्टर स्पेस मधील कोणताही घटक या 4 वेक्टरचा रेखीय संयोजन म्हणून लिहू शकतो हे आम्ही या ऑगमेंटेड मट्रिक्सच्या मदतीने मागील व्याख्यानात पाहिले आहे जे या रेषीय संयोजनातून च्या बरोबर मिळू शकेल आणि या ऑगमेंटेड मॅट्रिक्स मधून जेव्हा आपण या आरएचओ इचेलॉन फॉर्म मध्ये कमी करतो तेव्हा आपण खालील गोष्टी पाळतो आम्ही असे पाहिले आहे की हे 3 पिव्होट स्तंभ 1 मध्ये आहेत स्तंभ 2 मध्ये देखील आहे स्तंभ 3 मध्ये देखील पिव्होट आहे तर स्तंभ 4 मध्ये पिव्होट नाही आणि ज्यास आपण फ्री व्हेरिएबल म्हणतो म्हणूनच समीकरणांच्या या प्रणालीद्वारे आपण हे पाहतो की लँबडा 4 हे फ्री व्हेरिएबल आहे हे एक फ्री व्हेरिएबल आहे आणि याचा अर्थ असा की आम्ही या लँबडा ला आपल्याला पाहिजे तेवढे मूल्य देऊ शकतो म्हणून आता येथे हे रेषीय जोड्या देण्याची आपल्यात लवचिकता आहे म्हणून लँबडा चे भिन्न मूल्य निवडणे आपल्यास भिन्न रेषीय संयोजन आहे जे आपल्याला हा वेक्टर देईल तर हा एक स्पॅनिंग सेट तयार करतो कारण कोणताही वेक्टर कोणताही अनियंत्रित वेक्टर आपण या स्पेस मधून निवडू शकतो आणि या दिलेल्या 4 वेक्टरचे रेखीय संयोजन म्हणून लिहू शकतो तर येथे काय मनोरंजक आहे की या फ्री व्हेरिएबल मुळे आमच्याकडे एक अद्वितीय प्रतिनिधित्व आहे तर जेव्हा आपल्याकडे एक फ्री व्हेरिएबल असेल तेव्हा आम्ही या लँबडा 4 ला इच्छित असलेले कोणतेही मूल्य देऊ शकतो आणि मग आपल्या या वेक्टरचे प्रतिनिधित्व देखील बदलेल तर हे रेषात्मक संयोजन देखील बदलेल मागील व्याख्यानात असेही दिसून आले होते की जर आपण उदाहरणादाखल विचार केला नाही तर हा वेक्टर चौथा एक आहे जर आपण या वेक्टरचा विचार केला नाही तर याचा अर्थ असा की आपल्याकडे हा स्तंभ येथे नाही हा स्तंभ आता हटवू शकतो तर त्या केस मध्ये ही परिस्थिती होती आणि आता या प्रकरणात आपण काय पहात आहोत की आपल्याकडे प्रत्येक स्तंभ हा पिव्होट आहे आणि कोणताही फ्री व्हेरिएबल नाही याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याकडे फ्री व्हेरिएबल नसते तेव्हा आपल्याला मूलभूतपणे युनिक प्रतिनिधित्त्व मिळेल या प्रणालीचे युनिक समाधान मिळेल आणि आज आपण यावर चर्चा करणार आहोत की हे 3 वेक्टर असून आपल्याकडे हे 4 वेक्टर्स असलेले स्पॅनिंग सेट आहे जो एक स्पॅनिंग सेट देखील बनवितो मग आपल्याला आता कल्पना येईल की आपल्याला किती किमान वेक्टर आवश्यक आहेत जेणेकरून आपण दिलेल्या वेक्टर स्पेस ची जागा वाढवू शकाल तर उदाहरणार्थ या प्रकरणात आम्ही असे पाहिले आहे की हे 3 वेक्टर घेतल्यामुळे आपण संपूर्ण वेक्टर स्पेस वाढवू शकतो आणि त्याशिवाय मुख्य मुद्दा असा आहे की जर आपण हे 3 वेक्टर घेतले तर आपल्याकडे वेक्टर फॉर्म चे वेगळेपण आहे परंतु आम्ही अद्याप 4 वेक्टर घेतले असल्यास ते एक स्पॅनिंग सेट तयार करीत आहे परंतु आम्हाला एक वेगळे प्रतिनिधित्व मिळत नाही तर आता ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून आम्ही बेसीस आणि डायमेन्शन्सची व्याख्या सुरू ठेवू तर बेसीस हा एक रेषेचा स्वतंत्र सेट आहे जो वेक्टर स्पेस साठी असतो तर सोपी व्याख्या ही एक स्पॅनिंग सेट आहे कारण ती संपूर्ण वेक्टर स्पेस चा पूर्ण विस्तार करेल परंतु त्या व्यतिरिक्त रेषीय स्वतंत्र संच काय आहे तर बेसीस काही नाही परंतु स्पॅनिंग सेटमध्ये ज्यास सर्व आधारभूत स्वतंत्र वेक्टर आहेत ज्याला आपण बेसीस म्हणतो आधीच्या उदाहरणाप्रमाणेच आपल्या या स्पॅनिंग सेटमध्ये सर्व 4 वेक्टर किंवा फक्त 3 वेक्टर घेण्याची शक्यता आहे आणि जर आपण हे 3 वेक्टर घेतले तर आपण सहजपणे शोधू शकतो की हे वेक्टर रेखीय स्वतंत्र आहेत परंतु सेटमध्ये 4 वेक्टर असणे रेखीय अवलंबून आहे हे देखील आपण मागील व्याख्यानात आधीच विकसित केलेल्या सिद्धांतानुसार आपण पाळत आहोत तर ते 3 वेक्टर स्वतंत्ररित्या स्वतंत्र आहेत आणि त्या वेक्टरंसाठी आम्ही असे म्हणू शकतो की ते 4 वेक्टर बेसीस तयार करतील ना की हे 4 व्हेक्टर्स करतील कारण 4 देखील स्पॅनिंग सेट आहेत परंतु त्या उदाहरणात चा बेसीस होणार नाही आता त्यामुळे डायमेन्शन्सच्या घटकांच्या संख्येला वेक्टर स्पेसचे बेसीस म्हणतात तर येथे त्या बेसीस वर किती घटक आहेत याला वेक्टर स्पेसचे डायमेन्शन्स म्हणतात तर हे दोन क्रमांक वेक्टरचा संच आहे आणि तो म्हणजे दिलेल्या वेक्टर स्पेसचा स्पॅन आहे आणि येथे ही संख्या जी वेक्टर स्पेसच्या परिमाणांविषयी सांगते ती दोन्ही खूप महत्वाच्या आहेत येथे फक्त एक टीप की वेक्टर मधील प्रत्येक वेक्टरच्या आधाराचे एक रेषात्मक संयोजन म्हणून अनन्यपणे लिहिले जाऊ शकते आणि ही वस्तुस्थिती देखील आम्ही मागील उदाहरणावरूनच समजावून सांगू शकतो की जेव्हा आपल्याकडे आधार असतो तेव्हा बेसीस म्हणजे आपण रेखीय स्वतंत्र वेक्टर आहात आणि जेव्हा आपल्याकडे रेषात्मक स्वतंत्र वेक्टर असतील तेव्हा आम्ही या मधून वेक्टरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेल्या वेक्टरच्या रेषीय संयोजनाबद्दल बोलतो म्हणूनच जेव्हा प्रतिनिधित्व करण्याऐवजी आमचे स्पॅनिंग सेट वेगळ्या स्वतंत्र वेक्टरचा आधार घेईल तेव्हा ते प्रतिनिधित्व देखील अनन्य असेल आणि वेक्टर स्पेस 0 हे विशेष प्रकरण आहे जेव्हा आपल्याकडे केवळ एक 0 घटक असतो आणि आम्ही हे डायमेन्शन्स 0 म्हणून परिभाषित करतो तर आपण आधी शिकलेल्या वेक्टर स्पेस चे उदाहरण घेऊ आता आपण चा बेसीस काय आहे आणि या वेक्टर स्पेसचे डायमेन्शन्स काय आहे याबद्दल चर्चा करू तर आम्ही या व्हेक्टर्स ना आता अतिशय विशेष वेक्टर मानतो ज्यास आपण चा स्टँडर्ड बेसीस म्हणतो तर या वेक्टरचा आणि मध्ये विचार करा तर अशा प्रकारे आम्ही या घटकांची व्याख्या केली आहे हे घटक आहेत तर आता आपल्या लक्षात येईल की हे वेक्टर रेखीय स्वतंत्र आहेत प्रथम आपण सहजपणे तपासू शकतो आणि मला असे वाटते की आधी देखील हे तपासलेले आहे तर आपल्याला फक्त वगैरे पहावे लागेल जेव्हा हे 0 वेक्टरला सेट केले तर आपण हे 0 आहे हे 0 आहे आणि हे सर्व 0 आहेत जे आपण सहज पाहू शकतो कारण या रचनेची आपल्याला येथे वरून मिळेल तसेच आपल्याला वगैरे मिळेल तर हे क्षुल्लक पहाण्यासाठी हा वेक्टर एक स्वतंत्र सेट तयार करतो तर हे सर्व वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत आम्ही आणखी काय निरीक्षण करावे तर आम्ही वेक्टर स्पेसचा बेसीस आणि डायमेन्शन्स शोधणार आहोत तर त्यासाठी आम्हाला मुळात स्पॅनिंग सेटची आवश्यकता आहे जी आपल्या वेक्टरच्या जागेमधून कोणत्याही वेक्टरचे प्रतिनिधित्व करू शकतील असे स्पॅनिंग साठी देऊ शकेल येथे हे शक्य आहे की नाही ते आता आपण तपासू येथे हे n व्हेक्टर्स दिले आहेत आणि आता जर आपण या पासून घेतला तर ही आहे तर या चा हा घटक आहे तर जर आपण या वरून आम्ही एखादा सामान्य वेक्टर घेतला आणि ज्याला आपण येथे म्हणतो तेव्हा आपण पाहू शकू की या दिलेल्या वेक्टर च्या सहाय्याने आम्ही या वेक्टरचे प्रतिनिधित्व करू शकतो या प्रकरणात ही कल्पना पुन्हा सोपी आहे आणि त्यासाठीच त्यांना मानक आधार म्हणतात तर या v ला म्हणून प्रतिनिधित्व केले जाऊ शकते आणि या ठिकाणी आम्हाला इतर काहीही मिळणार नाही कारण इतर सर्व वेक्टरमध्ये 0 घटक आहेत दुसर्या साठी फक्त 0 आहे च्या दुसर्या स्थानावर 1 आहे आणि इतर सर्वांसाठी 0 आहेत तर साहजिकच यापासून आपल्याला दुसर्या स्थानावर फक्त मिळेल तर आम्ही या मधील कोणत्याही वेक्टर v चे प्रतिनिधित्व करू शकतो किंवा दिलेल्या वेक्टर या रेषेचा संयोजन म्हणून येथे प्रस्तुत करू शकतो तर हा आपल्याकडे असलेल्या स्पॅनिंग सेटच्या आधारे सर्व गुणधर्मांचे समाधान करतो कारण दिलेल्या व्हेक्टरच्या रेखीय संयोजनाच्या रूपात आम्ही दिलेल्या वेक्टर स्पेसच्या कोणत्याही वेक्टरचा स्पॅन करू शकतो आणि हे वेक्टर रेषात्मक स्वतंत्र असतात तर तो आधार बनतो म्हणून आम्हाला या चा आधार मिळाला येथे व्हेक्टरचा हा सेट आहे आणि आयाम आता या सेटमधील या घटकांची संख्या आहे तर येथे आपल्याकडे आहेत आणि तेथे n घटक आहेत आणि म्हणून आम्हाला या वेक्टर स्पेसचे हे परिमाण n मिळाले हे उदाहरण जिथे आपण सर्व च्या वेक्टर स्पेसबद्दल बोलत आहोत किंवा सर्वसाधारणपणे आम्ही मॅट्रिकसाठी देखील चर्चा करू शकतो तर साधेपणासाठी आपण हे घेऊ परंतु आम्ही च्या मॅट्रिकसाठी देखील वाढवू शकतो तर येथे आपण ज्या मॅट्रिकांविषयी बोलत आहोत त्यातील वेक्टर स्पेस या वेक्टरचा विचार केला तर या स्थानावरील 1 आणि इतर सर्व स्थान 0 आहेत त्याचप्रमाणे आता दुसर्या स्थानावर 1 आहे इतर सर्व 0 आहेत आणि अशाप्रकारे या मॅट्रिक्स मध्ये आम्ही पुढे चालू ठेवतो की ही 6 मॅट्रिक मध्ये हा १ बसलेला आहे दुसर्या प्रकरणात १ येथे बसले आहे आणि इतर सर्व 0 आहेत या विशेष संरचनेसह या मॅट्रिकांच्या या वेक्टर स्पेसचा हा मानक आधार आहे हे आपण आधीपासूनच पाहिले आहे की मागील व्याख्यानात हे वेक्टर स्पेसचे स्वरूपन करते म्हणून आम्ही येथे आधार आणि परिमाण याबद्दल बोलत आहोत किंवा शोधत आहोत तर हे वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत आणि matrix च्या वेक्टर स्पेसचे स्पॅन करतात ते स्वतंत्रपणे स्वतंत्र का आहेत पुन्हा पूर्वीच्या व्याख्यानात आमच्यात हाच युक्तिवाद होता तर जर आम्ही त्यांना वेक्टर आणि म्हटले तर हे आणि आणि पुन्हा आपण तेच करतो हे रेषीय संयोजन येथे घेतो तर हे काही नाही परंतु जेव्हा आपण मोजत आहोत तेव्हा येथे हे असेल आता या नोंदींची तुलना केल्यास आपल्याला मिळेल तर ते रेखीय स्वतंत्र वेक्टर आहेत तर हे रेखीय स्वतंत्र वेक्टर आहेत दुसरे आम्ही हे तपासले पाहिजे की या मॅट्रिकेशन्सच्या वेक्टर स्पेसचे स्पॅन आहे तर स्वाभाविकच ते करतात कारण जर आम्ही कोणत्याही वेक्टरला या मॅट्रिकांमधून घेतलो किंवा वेक्टर किंवा घटकांचा विचार केला तर त्याला आपण व्हेक्टर्स असे म्हणू आपण येथे जे काही घेतो उदाहरणार्थ २ द्वारा 3 त्यामुळे हे या जागेचे सर्वसाधारण मॅट्रिक्स आहे आणि या व्हेक्टरच्या सहाय्याने आपण सहजतेने विस्तारित करू शकतो जसे की आता आधीच्या गुणाकारात केले तसे b हे दुसर्या क्रमांकापर्यंत गुणाकार केले पाहिजे जर आपण हे असेच चालू ठेवले तर हा वेक्टर रिक्त स्थानांमधील या सामान्य वेक्टरचे हे प्रतिनिधित्व आहे आणि हे दर्शविते की या वेक्टर स्पेसमधील कोणत्याही सदिराचे प्रतिनिधित्व आम्ही या दिलेल्या सदिशांच्या संख्येने करू शकतो जे 6 संख्येत आहेत तर हा निष्कर्ष काय आहे की या वेक्टरने या वेक्टर स्पेससाठी आधार तयार केला आहे आणि आयाम काहीच नाही परंतु येथे उत्पादन 2 × 3 आहे किंवा आपल्याकडे हे 6 मॅट्रिक आहेत तर परिमाण 6 आहे जे आम्ही च्या मॅट्रिकसाठी सामान्य करू शकतो ही कल्पना देखील समान आहे दुसरे उदाहरण जिथे आपण वेक्टर स्पेसबद्दल बोलत आहोत त्या सर्व बहुपयोगी सर्व समान बहुपदांचा पुन्हा हे उदाहरण आम्ही पाहिले की हे वेक्टर स्पेस बनवते आणि आता आपण या सेट बद्दल येथे बोलत आहोत तर हे बहुपद हक्क आहेत हे बहुपदीय आहेत आम्ही घेतले आहेत आणि आम्ही दावा करतो की साठी हा एक आधार आहे आणि हा एक आधार का आहे कारण पुन्हा स्पष्ट झाले आहे की आम्हाला हे तपासणे आवश्यक आहे की हे स्वतंत्रपणे स्वतंत्र आहेत जे आम्ही इतर उदाहरणे प्रमाणे केले आहेत हे 0 वर सेट केले जाईल आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे सर्व लँबडा 0 आहेत तर स्वाभाविकच हे चे रेषात्मक स्वतंत्र वेक्टर आहेत दुसरे आम्ही हे तपासले पाहिजे की आपण घेतलेल्या या पेंटमधून कोणतेही बहुपद या वेक्टरच्या मदतीने त्या बहुपदीचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते तर इथे पुन्हा असे म्हटले तर असे बहुपद दिले की ज्याला हे म्हणतात जे आपल्याकडे या जागेवर सामान्य बहुपद आहे ते पदवीचे बहुपद n किंवा त्यापेक्षा कमी आहेत तर उदाहरणार्थ आम्ही सर्वसाधारण बहुपदी घेतली आहे आणि दिलेल्या बहुपदांच्या मदतीने आपण हे सहज वापरु शकतो तर या ला 0 ने गुणाकार केला जाईल आणि हा t ने तर हा ने तर या दिलेल्या वेक्टरचे हे रेषीय संयोजन आहे आम्ही या सेट किंवा या जागेच्या कोणत्याही घटकाचे प्रतिनिधित्व करू शकतो या दिलेल्या वेक्टरचा रेषात्मक संयोजन म्हणून शकतो म्हणूनच हा सेट पुन्हा चा आधार बनवितो ज्या नंतर आपण अधिक स्पष्टीकरणाकडे येऊ आधार अद्वितीय नाही म्हणून हा एक आधार आहे जो आपण आधार लिहित आहोत असेही इतर काही सेट असू शकतात जे आधार बनू शकतील अशाच पहिल्या उदाहरणाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्याकडे सुरु झाले ते 3 वेक्टर होते जे आधार तयार करतात आणि ते प्रमाणित आधार नव्हते तर आम्ही साठी आणि आणि हे देखील निवडू शकतो तर हा चा आधार देखील बनवेल आणि आपण पाहिले की ते 1 वेक्टर होते ते दुसरे होते आणि तिसरा होता तर ते प्रमाणित आधार नव्हते परंतु ते देखील आधार होते म्हणून आधार अद्वितीय नाहीत आमच्याकडे भिन्न सेट असू शकतात मुख्य गुणधर्म हे एक रेषेत स्वतंत्र असणे आवश्यक आहे जे एक मालमत्ता आहे आणि दुसरे हे की त्यांनी संपूर्ण वेक्टर स्पेस वाढविली पाहिजे म्हणून येथे आपण हे पाहिले आहे की हे या पेंटचा आधार आहे आणि येथे या घटकातील घटकांची संख्या आहे जी सध्या n 1 आहे तर आपल्याकडे n 1 हा आयाम आहे आणखी एक उदाहरण जिथे आपण आपल्या समस्येचे पुनरावलोकन करू शकतो ते म्हणजे एकसमान रेषीय समीकरणांची प्रणाली आणि आपल्याला माहित आहे की एकसमान रेषात्मक प्रणालीचे निराकरण देखील वेक्टर स्पेस बनवते तर येथे A हे उदाहरण आहे ज्याचे आपण यापूर्वी A सह आधी चर्चा केले आहे आणि आपण हे वापरलेले इचेलॉन फॉर्म या इचेलॉन फॉर्म मध्ये कमी करू शकतो आणि जे आपल्याला सांगते की हे कारण निवडून आपल्याकडे येथे विनामूल्य व्हेरिएबल्स आहेत तर येथे हा एक मुख्य आहे परंतु या स्तंभात येथे मुख्य नाही येथे देखील मुख्य नाही म्हणून आपल्याला या आणि हा ला स्वतंत्र व्हेरिएबल्स म्हणून निवडणे आवश्यक आहे आणि या दोन निवडून आपण इतर सर्व मोजू शकतो आणि जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आम्हाला हे समीकरण येथे मिळाले की हे दुसरे काही नाही तर आहे तर आम्ही काय पाहिले की या दोन वेक्टरच्या मदतीने आपण या चा संपूर्ण सेट संपूर्ण समाधान सेट व्युत्पन्न करू शकतो कारण येथे अक्षरे बदलतच राहिली पाहिजेत आणि प्रत्येक अल्फा साठी येथे आपण जे काही निवडतो ते म्हणजे चा हा उपाय तर या चे सर्व संभाव्य निराकरण आम्ही या दोन वेक्टरचा वापर करून तयार करू शकतो आणि हे दोन वेक्टर्स त्यांच्याकडे पहात असताना आपण सहजपणे ओळखू शकतो की हे रेषीय स्वतंत्र वेक्टर आहेत जे आम्ही औपचारिकपणे सिद्ध करू शकतो की या रेषेच्या संयोजनाच्या सहाय्याने आम्हाला माहित आहे 0 वर सेट केले तर ते त्या गुणांक असे दर्शविते तर हे दोन वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत आणि त्यांचे रेषीय संयोजन समाधान सेट चे कोणतेही वेक्टर तयार करू शकतो तर याचा अर्थ असा की हे दोन वेक्टर एक आधार तयार करतात कारण ते त्या आधाराची संपत्ती आहे या दोघाच्या मदतीने किंवा या दोन वेक्टरचे रेषीय संयोजन म्हणून या समाधान सेट चे कोणतेही घटक आपण तयार करू शकतो आणि हे दोन वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत तर ते समाधान सेट चे कालावधी करतात आणि हे दोन वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत आणि म्हणूनच ते एक आधार तयार करतात तर हे वेक्टर हे समाधान तयार करणारे वेक्टर आहेत आणि हे वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत म्हणूनच हे वेक्टर येथे असलेल्या निरर्थक जागेचा आधार बनवतात म्हणून आम्ही या सोल्यूशनला सेट म्हणतो तिथे एक खास नाव होते ज्याला आपण नल स्पेस म्हणतो ही वेक्टर स्पेस आहे ज्याला नल स्पेस म्हणतात म्हणून हे वेक्टर A च्या शून्य जागेसाठी आणि A च्या या शून्य जागेच्या आयामासाठी एक आधार बनवतात ज्याच्या या विशिष्ट प्रकरणात त्याचे 2 नाव आहे ज्याला शून्यता म्हणतात तर शून्यता काही नाही परंतु हे A च्या रिक्त स्थानाचे परिमाण आहे या आधार आणि परिमाणांविषयी आपल्याकडे असलेल्या निरीक्षणावरील काही उपयुक्त परिणाम आहेत तर V ह्या परिमित आयामांची वेक्टर स्पेस बनू द्या तर वेक्टर स्पेसचे आयाम n आहेत तर V मधील कोणतेही किंवा अधिक वेक्टर रेषात्मकपणे अवलंबून आहेत म्हणूनच हा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे आम्ही हे सर्व परिणाम सिद्ध करणार नाही परंतु काही सोप्या उदाहरणांच्या मदतीने हे परिणाम कसे खरे आहेत याची किमान कल्पना येऊ शकते तर येथे आमच्या उदाहरणातले कोणतेही n अधिक 1 जे आज आम्ही हे व्याख्यान सुरू केले होते आमच्याकडे ते 4 वेक्टर होते परंतु ते रेखीयपणे अवलंबून होते आणि ते एक विस्तारित सेट होते परंतु ते एक रेखीय अवलंबून असलेला संच होता म्हणूनच हा एक आधार नव्हता त्यांचे वेक्टर 4 होते तर आम्ही पाहिले आहे की ते 3 वेक्टर प्रथम 3 वेक्टर घेत आहेत जे एक स्वतंत्र सेट तयार करतात आणि एक विस्तारित सेट देखील तर तोच आधार होता म्हणून साठी त्या आधारावर वेक्टर 3 होते आणि म्हणूनच जर 4 वेक्टर ज्याचे span आहे ते होऊ शकत नाहीत कारण ते असू शकतात कारण 3 वेक्टर त्यांना रेषात्मकपणे अवलंबून असावे लागतात म्हणून आम्ही V मध्ये घेतलेले कोणतेही n अधिक 1 किंवा अधिक वेक्टर ते रेषात्मक असले पाहिजेत ते रेषीय अवलंबून असले पाहिजेत तर वेक्टर स्पेससाठी ज्याचे परिमाण n आहे आम्हाला n रेषीय स्वतंत्र वेक्टरपेक्षा जास्त मिळू शकत नाही आम्ही कोणतेही किंवा अधिक घेतले तर ते रेषात्मकपणे अवलंबून असतील कोणताही n घटक स्वतंत्र V सह घटकांचा आधारभूत घटक असतो तेव्हा हा एक आधार असतो आणखी एक सुंदर परिणाम म्हणजे आपण कोणत्याही n घटक घेऊ शकतो त्या आधारावर घटक निवडण्याची आपल्याला चिंता करण्याची गरज नाही परंतु तो संच रेषात्मकपणे स्वतंत्र असावा म्हणून कोणताही संच ज्यामध्ये रेषात्मक स्वतंत्र वेक्टर आहेत जो आधार असेल कारण त्या आधारावर हे आपोआप स्पॅनिंग सेट असेल आम्ही कोणतेही n वेक्टर निवडतो जे स्वतंत्ररित्या स्वतंत्र असतील आणि कोणतेही घटक घटकांसह सेट करेल तर पुन्हा तीच गोष्ट n घटकांसह सेट केली जाईल तर तो देखील आधार असेल तर जर एखाद्या वेक्टर स्पेसचा परिमाण मर्यादित असेल तर त्याच्या आधारावर सर्व घटकांची संख्या समान आहे हे आणखी एक सुंदर परिणाम आहे की जर आपल्याकडे त्या आधारावर घटकांची संख्या असेल तर तर आपल्याकडे जे भिन्न भिन्न आधारभूत संच आहेत परंतु त्यांच्यात घटकांची समान संख्या असेल कारण ती एक परिमाण आहे म्हणून आम्ही जे काही आधार घेतो ते वेक्टर स्पेसचे n आहे तर सेटमध्ये n घटक असावेत घटकांची संख्या कोणत्याही वेक्टर स्पेसच्या आधारावर त्याला आयाम असे म्हणतात आम्ही आधीच चर्चा केली आहे तर उदाहरणार्थ आम्ही 4 वेक्टर चे उदाहरण घेतो आणि ते चा सेटचा आधार तयार करतात हे चा आधार बनवते परंतु लक्षात घ्या की देणारे वेक्टर रेखीय स्वतंत्र आहेत की आम्ही सहज तपासू शकतो की जेव्हा जेव्हा आपल्याकडे अशी विशेष रचना असते तेव्हा ते स्वतंत्रपणे स्वतंत्र आहेत तर सर्व 1 आणि नंतर या तीन 1 च्या दोन 1 आणि 1 च्या ते एक आधार तयार करतात जे आम्ही या च्या बाबतीत उदाहरणार्थ पाहिले आहेत तर याचा आधार हे स्वतंत्ररित्या स्वतंत्र आहेत आणि आम्हाला माहित आहे की चे आकारमान 4 आहे तर ते तपासण्याची गरज नाही की ते स्वतंत्रपणे स्वतंत्र आहेत आणि ते 4 आहेत कारण चे परिमाण देखील आपल्याला माहित आहे तर जर आपल्याकडे चे 4 रेखीय कोणतेही 4 रेखीय स्वतंत्र वेक्टर नसतील तर हे 4 वेक्टर आहेत तर आम्ही आधार घेऊ शकणार्या 4 रेषीय स्वतंत्र वेक्टर निवडू शकतो तर येथे दिलेली वेक्टर आहेत की ते स्वतंत्ररित्या स्वतंत्र आहेत आणि मग ते एक आधार असणे आवश्यक आहे कारण परिमाण 4 आहे आणि आपल्याकडे हे 4 स्वतंत्रपणे स्वतंत्र वेक्टर आहेत या मधील 4 वेक्टरचा विचार करा तर जर आपण या 4 वेक्टरचा विचार केला तर ते चे आहेत आणि आम्हाला माहित आहे की चे आकारमान 3 आहे तर जेव्हा परिमाण 3 असेल तेव्हा हे वेक्टर रेषात्मकपणे अवलंबून असणे आवश्यक आहे ते रेषात्मक स्वतंत्र असू शकत नाहीत कारण जर ते स्वतंत्ररित्या स्वतंत्र असतील तर ते देखील आधार तयार करू शकतात जर ते स्वतंत्रपणे स्वतंत्र असतील आणि ते लावले असतील तर ते देखील आधारभूत असू शकतात परंतु आधारावर फक्त 3 घटक असतील ज्यात 3 पेक्षा जास्त घटक नसतात तर येथे आपल्याकडे 4 घटक आहेत तर ते निश्चितपणे अवलंबून आहेत जे आपण च्या परिमाणानुसार निष्कर्ष काढू शकता जे 3 आहे तर याचा आधार त्याच्या सेटमध्ये 4 घटक असू शकत नाही तर असा निष्कर्ष काढला आहे की आपल्याकडे परिमाण आहे जे वेक्टर स्पेस V मधील रेषांसारखे स्वतंत्र वेक्टरची कमाल संख्या आहे आणि आधार वेक्टर स्पेस वाढविणार्या रेषेचा स्वतंत्र वेक्टरचा एक सेट आहे व्याख्याने तयार करण्यासाठी येथे वापरलेला हा संदर्भ आहे आणि तुमचे मनापासून आभार